तर परत स्वागत आणि हे व्याख्यान 45 व्या व्याख्यानमालेचे आहे आणि आपण लिनियर ट्रान्सफॉर्मेशनवर चर्चा करू किंवा पुढे जाऊ आणि आज आम्ही कार्य केलेल्या काही समस्या पाहू जेथे आम्हाला कर्नल आणि प्रतिमा आणि त्यांचे परिमाण सापडतील तर मागील व्याख्यानातून आम्ही काय पाहिले ते आठवण्यासाठी हा केर आणि Im तर केर F आणि Im साठी देखील या दोन परिभाषा होत्या आणि आम्ही हे देखील पाहिले आहे की हे केर F चे परिमाण म्हणून आम्ही परिभाषित केलेल्या Im च्या परिमाण आणि नलिटी शिवाय काहीच नाही तर या व्याख्यांसह आपण आता येथे उदाहरणासह प्रारंभ करतो जिथे आपण हा घेतला आहे हे एक लिनिअर मॅपिंग आहे जो या नात्याने परिभाषित केला आहे F या घटकाचा मॅप पासून आहे तर हे मधील घटक आहे आणि हे मधील घटक आहे आणि आम्ही येथे हे सांगितले आहे की हे F मधील घटकांकडे मधील घटकांचे मॅप बनवते आणि आता आपल्याला काय शोधायचे आहे आम्हाला प्रथम चा आधार आणि नंतर साठी दुसरा आधार शोधायचा आहे तर प्रतिमा काय आहे आणि काय आहे ते शोधणे आवश्यक आहे तर प्रथम आपण बद्दल बोलूया मागील व्याख्यानातून आपल्याला काय माहित आहे की एकदा आपल्याकडे वेक्टर स्पेस x मधील घटक आहेत जे या वेक्टर स्पेस x पर्यंत विस्तारित आहेत तर उदाहरणार्थ येथे आपल्याकडे हा आहे तर हे आम्हाला ठाऊक आहे की हे एक मानक आधार आहे कारण ते कार्य करणे सोपे आहे म्हणून येथे आपण घेऊया की हा मानक आधार आहे की हा हा चा मानक आधार आहे आणि आम्हाला माहित आहे की प्रमेय परिणामी पूर्वीचे व्याख्यान जे e s या पेक्षा हे वर विस्तारते हे मधील वेक्टर आहेत आणि ते या मॅपिंग F ची प्रतिमा प्रत्यक्षात विस्तृत करतील तर आता आपल्याला काय माहित आहे की ही प्रतिमा F वर विस्तारित करेल तर याचा परिणाम असा आहे की ही प्रतिमा वेगाने पसरविलेले वेक्टर आहेत आणि आता हे काय आहे ते मोजू तर येथे तर फक्त लक्षात ठेवा की काहीही नाही परंतु या प्रकरणात हे चे मानक वेक्टर आहेत तर हे 1 0 0 0 आहेत वरून 0 1 0 0 आता 0 0 1 0 आणि 0 असेल आणि आता 0 0 0 1 असेल तर आपल्याकडे चे हे मानक आधार आहेत आणि जर आपण येथे या वर लागू केले तर मग काय होईल तर या वरून आता आम्हाला हे माहित आहे की आम्ही या प्रमेय सह आधीच अभ्यास केला आहे हे वेक्टर प्रतिमा F वाढवितील आणि आम्हाला काय शोधायचे आहे की प्रतिमा F काय आहे ते शोधू इच्छितो प्रतिमा F चा आधार काय आहे आणि F प्रतिमेचे परिमाण काय आहे म्हणून आम्हाला आधीच माहित आहे की हे 4 वेक्टर प्रतिमा वाढवतील परंतु ते त्या आधारावर नाहीत कारण हा स्पॅनिंग सेट आहे आणि स्पॅनिंग सेटमध्ये काही लिनियर्ली इनडिपेंडंट वेक्टर असू शकते आता आपल्याला या वेक्टरमधून काय काढायचे आहे जे फक्त लिनियर्ली इनडिपेंडंट वेक्टर गोळा करायचे आहे तर आपल्या या स्पॅनिंग सेटमध्ये किती लिनियर्ली इनडिपेंडंट वेक्टर आहेत हे आता पहावे लागेल आणि त्या लिनियर्ली इनडिपेंडंट वेक्टरची संख्या प्रतिमेच्या F चे परिमाण असेल आणि या 4 पैकी हे इनडिपेंडंट वेक्टर प्रतिमा प्रतिमेचा आधार घेतील तर आता हे करू तर कदाचित हा आधार असू शकत नाही आता आपल्याला हे शोधणे आवश्यक आहे की यापैकी किती वेक्टर लिनियर्ली इनडिपेंडंट आहेत तर तसे करण्यासाठी येथे हा वेक्टर ज्याचे कॉलम दिले गेले आहेत हे आम्ही आता या रो रिड्युस्ड इक्लोन फॉर्ममध्ये कमी करू शकतो आणि त्या पंक्तीमधून कमी केलेले इचेलॉन फॉर्म आपन शोधू शकतात की कोणते वेक्टर लिनियर्ली इनडिपेंडंट आहेत आणि कोणते वेक्टर लिनियर्ली डिपेंडंट आहेत आणि आम्ही असे एक उदाहरण मागील व्याख्यानात पाहिले आहे म्हणून आता आपण काय करू शकता यामधून इनडिपेंडंट वेक्टर शोधण्यासाठी आम्ही त्यांना या मॅट्रिक्समध्ये कॉलम म्हणून येथे ठेवू आणि नंतर त्यास रो रिड्युस्ड इचेलॉन फॉर्ममध्ये बदलू जे येथे कठीण होऊ शकत नाही हे प्रकरण आहे कारण प्रथम चरण म्हणून आपण या दोन घटकांना 0 वर सेट करू तर पहिली पंक्ती जसे असेल तसेच दुसरे येथे 0 होईल या दोन वेळा 0 देखील दोन वेळा 1 देईल येथे दोन वेळा 2 मिळेल येथे आता रो च्या 1 वेळा 3 वेळा आपण वजा करीत आहोत म्हणजे हे 0 असेल हे पुन्हा 0 असेल आणि 3 वेळा हे 1 असेल आणि 3 वेळा हे 2 असेल तर ही पंक्ती कमी करण्याच्या प्रक्रियेची ही एक पायरी आहे आणि आता आपण हे 0 या पंक्तीच्या मदतीने सांगू आणि आधीपासूनच दिलेला हा मॅट्रिक्स आपल्याला मिळेल तर आपल्याकडे असे आहे की ही रो रिड्युस्ड इचेलॉन फॉर्म आहे आणि या प्रकरणात आपल्याला हे पिव्होट येथे सापडतील तर हे आपल्याकडे पिव्होट आहे आणि हे देखील येथे पिव्होट आहे फक्त दोन पिव्होट आहेत तर हा कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 3 त्यांच्याकडे पिव्होट आहेत तर सरळ पुढे आपण येथे कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 3 निवडू शकतो आणि ते लिनियर्ली इनडिपेंडंट होतील येथे या कॉलम मध्ये मुख्य सारांश नाही आणि यामध्ये कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 3 वर हे दोन कॉलम अवलंबून आहेत हे दर्शवू शकतो म्हणून येथे इनडिपेंडंट वेक्टर शोधण्यासाठी हा एक अतिशय पद्धतशीर दृष्टिकोन होता तर आता यासह आपल्याकडे हा कॉलम नंबर 1 आपल्याकडे आहे जो येथे पिव्होट आहे म्हणून हा कॉलम नंबर 1 संबंधित आहे आणि आम्ही हा कॉलम नंबर 3 घेऊ शकतो आणि ते आधार घेतील तर या प्रतिमेचे परिमाण सत्य होणार आहे आणि या दोन वेक्टरचा आधार आहे तर हे प्रतिमेच्या F चा आधार तयार करेल आणि प्रतिमेचे आकारमान 2 असेल आता F च्या कर्नलवर पोहोचणे तर F चे कर्नल काय होते आता आम्ही x मधील घटक शोधत आहोत ज्यांचा मॅप y मध्ये 0 आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही या घटकांचा शोध घेत आहोत म्हणजे या वेक्टर किंवा अशा वेक्टर ज्यांची प्रतिमा 0 आहे आणि आता पहा आपल्यामधे जी व्याख्या आहे त्यापासून काय आहे येथून आपल्याला ही 3 समीकरणे मिळतील आणि या ची सर्व संभाव्य मूल्ये मिळविण्यासाठी या समीकरणे सोडवायची आहेत आणि या समीकरणांच्या या प्रणालीच्या कोइफिसिएंट मॅट्रिक्सच्या रिक्त स्थानाशिवाय काही नाही आणि कर्नल F शिवाय काही नाही तर या कोइफिसिएंट मॅट्रिक्सची रिक्त जागा F ची कर्नल असेल कारण मधील या सर्व वेक्टरची कर्नल काय आहे ज्याची प्रतिमा 0 आहे ती 3 नाही तर आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे आपल्याला रेखीय समीकरणांची ही प्रणाली सोडवण्याची आवश्यकता आहे आणि तेथे किती सोयूशन्स आहेत किंवा किती लिनियर्ली इनडिपेंडंट सोयूशन्स आहेत याचा शोध घेईल किंवा दुसर्या शब्दांत आपण या होमोजिनिअस समीकरणांच्या या सिस्टिमच्या समाधानाचे जनरेटर म्हणतो आणि तेथून आपल्याला सापडेल की कर्नलचे परिमाण काय आहे कर्नलचा आधार काय आहे ते जाणून घ्या तर शेवटी ही समीकरणे सोडवण्याची गरज आहे तर आपण हा मॅट्रिक्स फॉर्म टाकू तर मॅट्रिक्स आणि पुन्हा आपण नुकतेच कमी केलेल्या इचेलॉन फॉर्ममध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे जे आपण यापूर्वी केले आहे आणि आता आपण सहजपणे शोधून काढू शकता कारण हे येथे पिव्होट आहे आणि हे पिव्होट आहे तर या x च्या अनुरुप हे y च्या अनुरुप आहे हे z शी संबंधित आहे आणि हे y च्या अनुरुप आहे आणि हे t च्या अनुरुप आहे तर येथे हे कॉलम आहेत जिथे हे पिव्होट नाही तर हे फ्री व्हेरिएबल्स ज्याला आपण म्हणतो म्हणून दोन फ्री व्हेरिएबल्स आहेत आणि ते नलिटी किंवा शून्य जागेचे परिमाण निश्चित करेल जे येथे 2 असेल तर या कर्नलचे परिमाण स्पष्ट आहे की ते 2 होणार आहे आणि त्यासाठी आम्हाला आता निराकरण लिहून काढावे लागेल तर यावर उपाय लिहितो प्रथम आपण हे फ्री व्हेरिएबल्स समजू तर ते y होते आणि हे फ्री व्हेरिएबल्स आहेत तर आपण या फ्री व्हेरिएबल्ससाठी काही व्हॅल्यूज घेऊ आणि मग आपण या साठी काही नंबर आर्बिटरी संख्या घेऊ कारण हे y आणि t निवडू शकतो जे फ्री व्हेरिएबल्स आहेत म्हणून आपण हे आणि निवडले आहे आणि मग आपण इतरांची गणना करू तर उदाहरणार्थ z हे समीकरण z प्लस 2 t 0 बरोबर आहे तर म्हणजेच z होईल आणि समीकरण क्रमांक 1 वरून आपल्याला हा मिळेल तर आपल्याकडे हे t z आणि x सर्व आहे आणि देखील आहेत x y z t या व्हेक्टर फॉर्म मध्ये आपण एका मेट्रिक्स मध्ये लिहू शकतो हे येथे स्थिर आहे आणि हे आपण आता x साठी गोळा करू शकतो x येथे गुणांक आहे y साठी 0 आहे z साठी हे वजा 2 आहे आणि t पासून ते 1 आहे त्याचप्रमाणे सह आपण येथे कोइफिसिएंट देखील एकत्रित करू शकतो तर आणि नंतर येथे जे 1 आणि हे आहे तर येथे 0 आणि या t कडे देखील नाही तर या कोइफिसिएंट सह 0 आहे आपण या x y z सोल्यूशनला या आणि च्या दृष्टीने समाधान लिहिले आहे आता आपण प्ले करू शकतो आणि आणि ला कोणतीही व्हॅल्यूज दिली जाऊ शकतात आणि आपण समीकरण प्रणालीच्या येथे समाधान तयार करणे चालू ठेवू शकतो सोल्यूशन F च्या कर्नलशिवाय काहीही नाही तर येथे हे दोन जनरेटर आहेत जे सोल्यूशन जनरेट करतात किंवा ते सोल्यूशन स्पॅन करतात तसेच हे दोन लिनियर्ली इनडिपेंडंट वेक्टर आहेत तर आपल्याकडे हे लिनियर्ली इनडिपेंडंट वेक्टर आहे जे संपूर्ण F च्या कर्नेलला व्यापू शकते त्यामुळे नैसर्गिकरित्या हे दोन वेक्टर आधार तयार करतील आणि या आधाराचे आयाम दोन असतील तर हे दोन वेक्टर कर्नल F आणि ज्या परिमाण किंवा अशक्तपणाचा आधार घेतात त्याचा आधार तयार केला आहे कर्नलचे आकारमान किंवा या F च्या नलिटीचे स्पष्टीकरण जे या दोन फ्री व्हेरिएबल्सच्या संख्येवरून देखील स्पष्ट होते तर आपल्याला फक्त डायमेन्शन किंवा नलिटी आणि फक्त आधार मिळू शकेल form a basis of आता आपल्याकडे असलेले दुसरे उदाहरण आहे आणि हे देखील दिले जाते आणि आम्ही गृहित धरू की हा F या मधील एक लिनिअर मॅप आहे कारण तो या चे मॅप बनवते हे u आणि v चे आहे आणि आउटपुट मध्ये आहे तर हे मॅप ते पर्यंत आहेत आणि आता प्रश्न काय आहे की जर असेल तर मग आम्हाला हे मिळेल होय आम्हाला फक्त हेच माहित आहे की देण्यात आला आहे आणि दिले गेले आहे परंतु आम्हाला आता काय आहे हे शोधायचे आहे आणि हे शोधायचे आहे आणि F हा एक लिनिअर मॅप आहे तर या ऍडिटिव्ह प्रॉपर्टीच्या लिनिअर मॅपबद्दल आम्हाला काय माहित आहे ते तर मग आपण येथे काय विचार करू शकतो जर हे w आम्ही या u आणि v च्या दृष्टीने लिहू शकतो जर आपण हे वेक्टर u आणि v च्या दृष्टीने लिहू शकले तर मग w ऑफ F काय आहे ते शोधू जर आपण हे w आणि u आणि v चा लिनिअर कॉम्बिनेशन म्हणून लिहू शकतो तर आपण F देखील शोधू शकतो आणि त्याच प्रमाणे y सह u आणि v चा एक लिनिअर कॉम्बिनेशन म्हणून लिहू शकतो तर आपण हे करू शकतो हे रूपांतरण F वर y वर लागू करा आणि आम्ही u आणि v च्या दृष्टीने लिहू शकतो आणि ही या प्रतिमेची प्रतिमा असेल तर आता आपण हे कसे लिहावे ते आपण w आणि u आणि v च्या लिनिअर कॉम्बिनेशन म्हणून व्यक्त करूया याचा अर्थ असा की काही स्केलेर आणिसाठी w आणिम्हणून लिहू शकतो तर असे करण्यासाठी आता आपल्याला आणि या समीकरणाची व्यवस्था सोडवण्यासाठी पुन्हा हे ऑगमेंटेड मेट्रिक्स बनवावे लागेल तर येथे जेणेकरून जेव्हा आपण समीकरणे S या सिस्टमवर लिहू तेव्हा ते येथे कॉलम मध्ये ठेवता येतील तर या लिनिअर कॉम्बिनेशन मधूनच येथे समीकरणांची व्यवस्था आहे अशा प्रकारे या समीकरणाची प्रणाली आपण हे ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहू शकतो आणि हे ऑगमेंटेड मॅट्रिक्स येथे दिले आहे तर आता या ऑगमेंटेड मॅट्रिक्समधून आपल्याला ही पंक्ती कमी केलेले फॉर्म मिळवायचे आहेत तर हे 1 3 5 येथे सोपे आहे तर आपण हे वजाबाकी करू आणि नंतर पुढे आपण हा कमी केलेला फॉर्म मिळवू आणि या कमी झालेल्या फॉर्म मधून आपण पाहु की हा येथे पिव्होट आहे आता जर आपण पुन्हा पुन्हा त्याच चरणांसाठी प्रयत्न केला तर आता आणि आपल्याकडे हे u आणि v आहे तर पुन्हा आपण u आणि v चे लिनिअर कॉम्बिनेशन म्हणून व्यक्त करण्याचा प्रयत्न करूया आणि पुन्हा आपल्याला हा ऑगमेंटेड मॅट्रिक्स मिळेल जो आहे आणि पुन्हा आपण रो रिड्युस्ड फॉर्म मध्ये रुपांतरित करू तर आता हा रो रिड्युस्ड केलेला फॉर्म मिळाला आता येथे समस्या ही इंकन्सिस्टंसी आहे शेवटच्या कॉलममध्ये सर्वात उजवीकडे असलेल्या कॉलममध्ये येथे 12 हा पिव्होट घटक आहे जो होऊ नये या प्रकरणात आता यामुळे आपल्या सिस्टममध्ये ही विसंगती आहे आणि यामुळे निराकरण अस्तित्त्वात नाही तर आम्ही येथे y या लिनिअर कॉम्बिनेशन किंवा हे u आणि v म्हणून व्यक्त करू शकत नाही आणि म्हणूनच सिस्टम विसंगत आहे आणि म्हणूनच आम्ही F च्या या F ची गणना करू शकत नाही कारण दिलेली माहिती येथे पुरेसे नाही तर दिलेल्या माहितीवरून आम्ही या ची गणना करू शकत नाही बरं तर आता आणखी एक चांगला निकाल लागला आहे की T जर या एक लिनिअर मॅप असेल तर तिथे नेहमीच m क्रॉस n मॅट्रिक्स असा असतो की या T x ला आपण या मॅट्रिक्स A च्या संदर्भात प्रतिनिधित्व करू शकता तर आपण जे काही करतो ते सह कारण मॅट्रिक्ससह कार्य करणे खूप सोपे आहे आणि आम्हाला बर्याच ऑपरेशन्स आणि मॅट्रिकचे इतर गुणधर्म माहित आहेत तर मॅट्रिक्सच्या रूपात न दिलेले लिनिअर मॅपवर काम करण्याच्या वेगाने मॅट्रिक्स फॉर्म असणे अधिक चांगले आहे आणि मग आम्ही मॅट्रिक्स A या मॅट्रिक्सवर आपल्याला पाहिजे असलेल्या सर्व ऑपरेशन्स करू शकतो म्हणून हा एक पुरावा अगदी सोपा आहे येथे आम्ही मध्ये मानक आधार परिभाषित करू शकतो जो हा आहे या वेक्टर स्पेस पासूनचा हा मानक आधार आहे आणि हा T आता मधील कोणत्याही x साठी आहे म्हणून आपण या x मधून कोणतेही वेक्टर आम्ही कडून घेत आहोत जे आपण हे करू शकतो कारण हा येथे स्टॅंडर्ड आधार आहे ज्यास या आधाराच्या रूपात आम्ही या x चे प्रतिनिधित्व करू शकतो याचा अर्थ हा आहे तर x 1 x 2 x 3 x n हे या x वेक्टरचे घटक आहेत म्हणून आम्ही या मानक आधाराच्या सहाय्याने या x ला म्हणून प्रतिनिधित्व करू शकतो किंवा थोडक्यात या सारांश स्वरूपात लिहू शकतो तर हा x जो मधील सामान्य घटक आहे त्या प्रमाणित आधाराचा लिनिअर कॉम्बिनेशन म्हणून आम्ही प्रतिनिधित्व केला आहे आणि आता जर आपण हा T लागू केला तर T च्या रेषात्मकतेचा अर्थ असा होईल की आणि मुळात आपण घेऊ शकतो या i's वर लागू करा तर आपल्याकडे हे आहे कारण रेषात्मकतेमुळे ही या असेल तर तेच येथे रिलेशन असेल आणि आपण आता A ची परिभाषा कशी दिली जी या मॅप T शी अनुरूप असेल किंवा तिथे हा मॅप T म्हणून कार्य करेल तर आता आम्ही येथे ने परिभाषित करू शकतो कोणाचे कॉलम हे वेक्टर आहेत तर हे कॉलम जर आपण या मॅट्रिक्स A मध्ये ठेवले तर हे अक्ष म्हणजे हे उत्पादन नसून हे काहीच होणार नाही तर आपण या मॅट्रिक्स उत्पादनाच्या या व्याख्या लक्षात घेतल्यास जे आम्ही बर्याच वेळा पाहिले आहे तर हे काहीच नाही परंतु हा कॉलम 1 आहे किंवा या मध्ये गुणाकार होईल कॉलम 2 ने गुणाकार आणि अशाच प्रकारे होईल कॉलम n मध्ये गुणाकार होईल जे मॅट्रिक्स वेक्टर उत्पादन पाहण्याचा आणखी एक मार्ग आहे आणि येथे आपण ही कल्पना वापरली आहे की या वेक्टर ने गुणाकार केला आहे तर जर आपण आपल्या मॅट्रिक्स मध्ये पहिला कॉलम म्हणून ठेवतो आणि त्याचप्रमाणे हा आणि नंतर हे मॅट्रिक्स मध्ये दुसर्या कॉलममधे ठेवला आहे तर येथे हे उत्पादन हे अचूक असेल जे शिवाय काहीही नाही तर या सोप्या कल्पनांनी आपण काय पाहिले आहे की कोणतेही लिनिअर मॅप जो च्या घटकांचा मॅप तयार करतो आपल्याकडे या मॅपच्या अनुषंगाने मॅट्रिक्स असू शकतो पुन्हा हा m क्रॉस n आहे आणि ज्याचे कॉलम आम्ही सहजपणे मोजू शकतो या च्या मदतीने आणि हे वरुन दिलेला मॅप नक्की देईल तर आता आपण येथे काही उदाहरणांवर पटकन जाऊया म्हणून आपण यापूर्वी चर्चा केलेले हे एक उदाहरण होते तर हा म्हणून दिलेला आहे तर हे मधील एक घटक आहे आणि नंतर आपल्याला हा घटक मिळेल तर आता हे संबंधित मॅट्रिक्स a कसे मिळवायचे याची कल्पना अशी होती की आम्ही या ची गणना करू तर इथून हे 1 आणि 0 शिवाय काही नाही तर 1 आणि 0 y ला 0 वर सेट केले जाईल तर आपल्याला मिळेल त्याचप्रमाणे आपण मिळवू शकता तर तो दुसरा घटक असेल आणि नंतर मध्ये या मॅट्रिक्स A ची दुसरी कॉलम आहे आणि आम्ही लक्षात घेत आहोत की हा T x येथे दिलेले लिनिअर मॅप ज्याला अशा प्रकारे परिभाषित केले होते आणि हे A देखील परिभाषित करू शकतो या चे घटक हे a या x y मध्ये आपल्याला नक्कीच हा लिनिअर मॅप मिळेल कारण जर आपण या x y सह गुणाकार केला तर येथे आपल्याकडे आहे आणि या x y च्या सहाय्याने 2x 3y हा दुसरा घटक x 5y नंतर आपल्याकडे 4x 3y आहे तर आम्हाला तशाच मॅपिंग मिळत आहेत ज्या या च्या सहाय्याने तेथे परिभाषित केल्या गेल्या या मॅट्रिक्स A च्या मदतीने आम्ही दिलेला लिनिअर मॅप परिभाषित केला आहे आणखी एक उदाहरण आपण येथे क्विकली पाहू शकतो जे पासून या घटकाद्वारे येथे दिले गेले आहे आणि नंतर येथे आपल्याकडे हा घटक आहे हा पहिला घटक आहे मग आपल्याकडे हा पहिला घटक आहे आणि नंतर दुसरा घटक आहे आपल्याकडे तिसरा घटक आहे तर हे या कडे मॅप करते आणि येथे तीच कल्पना वापरली आहे जी आपण या पूर्वी वापरली आहे तर आपल्याकडे हे A आहे मॅट्रिक्स आणि हे या लिनिअर मॅपला दिलेले लिनिअर मॅप हे मॅट्रिक्स वेक्टर उत्पादन म्हणून परिभाषित करेल तर पुन्हा मॅट्रिकसह हे काम करणे अधिक सोपे आहे तर हा एक मार्ग आहे जिथे आपण करू शकतो जिथे आपण या मॅट्रिकच्या मदतीने लिनिअर मॅपचे प्रतिनिधित्व करू शकतो म्हणून आज आपण काय केले आहे या लिनिअर मॅपवरुन आम्ही काही उदाहरणे केली आहेत जिथे आपण कर्नल F ची गणना देखील केली आहे तसेच कर्नल F चे आकारमान प्रतिमा आणि त्याचे आकारमान देखील वापरले आहे Ker Im पुढे लिनिअर मॅप कसे परिभाषित करावेत हे आम्ही मेट्रिस वापरून पाहिले आहे जेव्हा जेव्हा लिनिअर मॅप घटक असतात तेव्हा आम्ही नेहमीच संबंधित मॅट्रिक्स A परिभाषित करू शकतो जे या म्हणून कार्य करेल म्हणूनच हे उपयोगी आहे कारण मी असे म्हटले आहे की मेट्रिससह हे कार्य करणे अधिक सोपे आहे व्याख्याने तयार करण्यासाठी आपण येथे वापरलेले हे संदर्भ आहेत आणि आभारी आहे